आपण रिअल टाइम टास्क शेड्यूलिंग बघितले आणि आता आपण सर्वात सोप्या शेड्युलर्ससह प्रारंभ करू आणि नंतर आपण अधिक परिष्कृत टास्क शेड्यूलर आणि विविध ऑपरेटिंग सिस्टीमवर चर्चा करू जे वेगवेगळ्या प्रकारचे शेड्यूलर वापरतात आणि आपण म्हटले आहे की क्लॉक ड्ड्रिव्हन शेड्यूलर हे सर्वात सोपे शेड्यूलर आहे शेवटच्या व्याख्यानात आपण साध्या सायक्लीक एक्सुकेटीव्ह सुरुवात केली आणि नंतर आपण टेबल ड्रिव्हन शेड्यूलर बघितले आणि नंतर आपण सायक्लीक शेड्यूलर सुरु केले आपण नमूद केले होते की टेबल ड्रिव्हन शेड्यूलर मध्ये ऑपरेटिंग सिस्टम कार्यांची आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या वेळेची सारणी ठेवते आणि प्रत्येक वेळी टाइमर सेट करते टेबल ड्रिव्हन शेड्यूलर साठी टाइमरची सेटिंग टाइमर सेट किती वेळा आवश्यक आहेत हे एक प्रमुख ओव्हरहेड आहे कारण साध्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रत्येक शेड्यूलर एक्झिक्युशनसाठी फक्त एक मिलिसेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ प्रत्येक शेड्यूलर साठी आवश्यक असते आणि मग आपण असे म्हटले होते की सायक्लीक शेड्युलरनी या समस्येवर मात केली आहे आणि हे या अर्थाने बरेच अत्याधुनिक आहे की ते अनेक कार्ये हाताळू शकतात वेगवेगळ्या कालावधीत अंमलबजावणीची आवश्यकता असलेली कामे आणि कार्यक्षमतेने त्यांना केवळ सायक्लीक पिरिऑडिक टाइमर सिस्टम इनिशिएलायझेशन दरम्यान सेट करणे आवश्यक आहे परंतु एका सायक्लीक शेड्यूलर चे वेळापत्रक सेट करणे हे एका टेबल ड्रिव्हन शेड्यूलर किंवा साध्या सायक्लीक एक्सुकेटीव्ह तुलनेत क्षुल्लक नसते आणि आपण असे म्हटले होते की जर वेगवेगळ्या कालावधीची कार्य असतील तर ज्या कालावधीसाठी विकसित करणे आवश्यक आहे हा त्याच्या कालखंडाच्या एलसीएमने दिले जातो या दरम्यान काही कार्यांचे एलसीएम अनेक वेळा पुनरावृत्त्ती होऊ शकते आणि काही कार्य फक्त एकदाच आढळू शकतात कालावधीच्या या एलसीएम ला हायपर पीरियड किंवा प्रमुख सायकल म्हणतात आणि नंतर प्रमुख सायकल फ्रेम समान आकाराच्या फ्रेममध्ये विभागले जाते पिरिऑडिक टाइमर या फ्रेमवर एक व्यत्यय आणण्यासाठी सेट केला जातो आणि प्रत्येक वेळी पिरिऑडिक टाइमर व्यत्यय येतो तेव्हा शेड्युलर कार्य करते आणि शेड्यूल टेबलशी सल्लामसलत करून पुढील कार्य निश्चित करते या सायक्लीक वेळापत्रकात फ्रेम सेट करणे आणि फ्रेमला कार्ये नियुक्त करणे हे एक मोठे आव्हान आहे आता या फ्रेम कशा ठरवल्या जातात फ्रेम कालावधी आणि फ्रेम्सला नेमून दिलेल्या कार्ये याबद्दल चर्चा करूया प्रमुख सायकल मध्ये कार्ये फ्रेमला दिली जातात समजा या पहिल्या फ्रेमचे हे हिरवे कार्य लाल ते दुसर्या फ्रेमला तिसर्याला पिवळ्या रंगाचे आणि नंतर पुढील काही मुख्य सायकल याची एकसारखी पुनरावृत्ती होते मूलभूतपणे सायक्लीक शेड्यूलर एका मोठ्या सायकलचे वेळापत्रक संग्रहित करते ज्यात काही फ्रेम असू शकतात समजा 12 फ्रेम आणि त्यानंतर शेड्यूल टेबलमध्ये एंट्री असेल 12 एंट्री असतील आणि प्रत्येक एंट्री कोणती टास्क किंवा कोणता प्रोग्राम्स कार्यान्वित करायची ते ओळखेल मुख्य सायकल कार्य कालावधीच्या एलसीएम द्वारे निश्चित केले जाते आणि जरी कधी कार्य अनियंत्रित टप्प्याटप्प्याने केले जातात तरीही सायक्लीक शेड्युलर तयार केले जाऊ शकते कारण काही प्रारंभिक सायकलसाठी कार्य करण्यासाठी नियुक्त केलेली फ्रेम ही अखंडित राहील परंतु जर फ्रेमचा आकार मुख्य सायकल विभाजित करत नसेल एलसीएममध्ये फ्रेमची एक अविभाज्य संख्या असल्यामुळे फ्रेम प्रमुख सायकल विभाजित करते जर हे होत नसेल तर फ्रेम मुख्य सायकल विभागत नाही तर म्हणूनच वेळापत्रक मुख्य सायकलपेक्षा बरेच मोठे संग्रहित करावे लागेल आणि यामुळे येथे फ्रेमच्या आकाराच्या सेटिंगची आवश्यकता आहे फ्रेमचा आकार मोठ्या सायकल मधे विभागला पाहिजे अन्यथा टेबलमध्ये संग्रहित वेळापत्रकांची लांबी जास्त मोठी असेल आपण असे मानू शकतो की ठराविक अप्लिकेशनमधे लहान सायकल हया फ्रेम असून मुख्य सायकल विभाजित करते आणि फ्रेमच्या सीमा अधून मधून व्युत्पन्न केलेल्या इंटरप्टद्वारे चिन्हांकित केल्या जातात मुख्य कालावधी जे कार्य कालावधीमध्ये सर्वात चांगले ठरविले जाते ते म्हणजे कार्य कालावधीचा एलसीएम आणि नंतर त्या फ्रेमच्या एन संख्येमध्ये विभागल्या जातात सर्व फ्रेम समान आकाराचे असतात आणि नंतर पिरिऑडिक शेड्यूलर प्रत्येक फ्रेमच्या लांबीनुसार व्यत्यय आणू शकतो पिरिऑडिक टाइमरमधून व्यत्यय येताच सायक्लीक शेड्यूलर सुरू होते वेळापत्रक सारणीचा सल्ला घेते आणि सारणीमध्ये नमूद केलेल्या संबंधित कार्याची अंमलबजावणी करते आणि जे कार्य लवकर पूर्ण होते ते निष्क्रिय होते आणि नंतर पुढील फ्रेमची सीमा पिरिऑडिक टाइमरमधून व्यत्ययाद्वारे दिली जाते सायक्लीक शेड्यूलर शेड्यूल टेबलवर सल्ला घेते पुढील कार्य जे या उदाहरणात पी 4 आहे आणि नंतर त्याच्या अंमलबजावणीस आरंभ करते हे लवकर पूर्ण होते आणि नंतर पुढील फ्रेम येथे संपेल आणि मुख्य सायकलनंतर हे वेळापत्रक पुन्हा आढळेल आणि पुन्हा पहा रेड लाइनची ही लहान लांबी दर्शविते की कार्यवाहीच्या वेळेच्या तुलनेत शेड्यूलर एक्झिक्युशनची अंमलबजावणी वेळ अगदी कमी वेळ आहे हे कार्यक्षम शेड्युलर आहे प्रत्येक शेड्यूलमध्ये आवश्यक असलेले काम छोटे असते व्यत्यय होताच शेड्यूल टेबलचा सल्ला घेते आणि संबंधित कार्याची अंमलबजावणी सुरू करते तेथे कोणताही अन्य क्रियाकलाप नाही टाइमर सेटिंग नाही कारण ते पिरिऑडिक टाइमर आहे हे सिस्टम इनिशिएलायझेशनच्या वेळी एकदा सेट केले जाते ठराविक शेड्यूल टेबल वेगवेगळ्या फ्रेम आणि अंमलात आणलेल्या कार्यांसारखे दिसते नक्कीच आपण हे आमच्या समजण्यासाठी दर्शविले आहे परंतु नंतर वास्तविक टास्क टेबलमध्ये आपल्याला फ्रेम नंबर लिहिण्याची आवश्यकता नाही आपण कोणत्या कार्यामध्ये कार्यान्वित करायचे तो अनुक्रम संचयित करतो कार्यान्वित करण्यायोग्य प्रोग्राम्सची नावे आणि या अॅरेमधील शेड्युलर इंडेक्स आणि कार्येचा व्हेक्टर आणि नंतर वर्तमान कार्य शोधून काढून अंमलबजावणीस आरंभ करते आणि टेबलमध्ये एन्ट्री वाढवते येथे दोन महत्त्वपूर्ण बाबी म्हणजे फ्रेमची मुदत कशी निश्चित करावी दुसरे म्हणजे फ्रेम्सला कार्य नेमून देण्याचे या दोन्ही क्रिया केल्यावर आपल्याकडे वेळापत्रक आणि कार्यपद्धती आहे ज्यात फ्रेम आणि कार्ये आहेत वेळापत्रक सारणी विकसित करण्यासाठी त्याच्या अखंडतेकडे पाहूया वेळापत्रक विकसित करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या स्टेप्स सर्वप्रथम फ्रेम आकार निवडणे मग स्वीकार्य फ्रेम आकार मिळविण्याच्या पहिल्या प्रयत्नात आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही जर आम्हाला स्वीकार्य फ्रेम आकार सहज मिळाला तर कार्य सोपी आहे पुढील टप्पा म्हणजे कार्य फ्रेममध्ये ठेवणे परंतु बर्याचदा कोणत्याही फ्रेम आकार योग्य नसतो आपल्याला काही कार्य छोट्या कार्यामध्ये मोडण्याची आवश्यकता असते उदाहरणाद्वारे आपण हे पाहणार आहोत आणि कार्यपद्धती अशी आहे की जे कार्य अंमलबजावणीसाठी मोठे असतात त्यामध्ये दोष आढळतात योग्य फ्रेम आकार यामुळे वेळापत्रक सेट करणे अवघड होते आणि योग्य फ्रेम आकार शोधणे शक्य होत नाही आणि लक्षात ठेवा की हे साधे शेड्युलर आहेत ते केवळ प्रेप्टीव्ह नाहीत प्रत्येक फ्रेममध्ये प्रोग्रामची अंमलबजावणी सुरू केली आणि असे नाही की काही उच्च प्राथमिकता कार्य उद्भवू शकते आणि नंतर आम्हाला काही कार्ये वगैरे करावी लागतात असे काहीही नाही आपल्याकडे येथे एक साधी सारणी आहे फ्रेम सीमांशी संबंधित व्यत्यय आणि सायक्लीक एक्सक्यूटिव्ह शेड्यूल टेबलचा सल्ला घेतात आणि संबंधित कार्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात करतात उदाहरणार्थ आपल्याकडे A B D अशी चार कार्ये आहेत आणि प्रत्येक काम आवश्यक असलेल्या मोजणीच्या वेळेद्वारे परिभाषित केले आहे A ला 1 मिलिसेकंद आवश्यक आहे B ला 3 मिलिसेकंद आवश्यक आहे Cला 2 आणि D ला 8 मिलिसेकंद आवश्यक आहेत पहिल्या दोनसाठी कालावधी 10 पुढील दोनसाठी 20 आणि अंतिम मुदत समान कालावधी असेल पुढील कार्य येण्यापूर्वी कार्य अंमलात आणणे आवश्यक आहे D हे एक मोठे कार्य आहे आणि आपण आत्ताच ते 2 आणि 6 मध्ये विभागले आहे येथे मुख्य सायकल 20 आहे जे या चार जॉब्सच्या कालावधीचे एलसीएम आहे जे 20 मिलिसेकंद आहे आणि समजा आपल्याला एक फ्रेम आकार निवडायचा असेल तर प्रत्येक फ्रेम आकाराने मुख्य सायकल विभाजित केले पाहिजे आणि म्हणूनच आपण टेबल निवडण्याचे ठरविले आहे परंतु २ किंवा ५ का नाही आम्ही पुढे जाताना प्रत्येक फ्रेम कोणतीही कार्य सामावून घेण्यात सक्षम असणे आवश्यक आहे कोणतीही कार्य एका फ्रेममध्ये पूर्ण होण्यास सक्षम असावी संभाव्य फ्रेम आकार 1 2 5 10 आणि 20 आहेत आणि 1 2 5 वापरला जाऊ शकत नाही कारण आपल्या कडे येथे आकार ८ आवश्यक असलेले कार्य आहे म्हणून आपण १० निवडू शकतो एकदा हे निवडल्यानंतर आपण ते वेगवेगळ्या फ्रेममध्ये ठेवू शकतो परंतु आपण अधिक अंतर्दृष्टीवर चर्चा करूया या प्रकरणात सायकलिंग शेड्यूलर सोपे आहे जर ते फ्रेम नंबर 0 असेल तर दोन फ्रेम असतील जर आपण 10 निवडले तर ते A B C D चालवते अन्यथा ते A B D चालवते आणि त्यानंतर फ्रेम नंबर कार्यान्वित केला जातो फ्रेम आकार निवडण्यातील अडचणी आहेत कोणत्याही कार्य अंमलबजावणीच्या वेळेपेक्षा फ्रेम आकार मोठा असणे आवश्यक आहे कारण प्रत्येक कार्य एका फ्रेमला दिले जाणे आवश्यक आहे आणि त्या फ्रेममध्ये त्याची अंमलबजावणी पूर्ण करणे आवश्यक आहे हे फ्रेम आकारावर कमी बाउंड सेट करते फ्रेमसाठी कमी बाध्य असलेल्या कार्याची अधिकतम अंमलबजावणी वेळ त्यापेक्षा लहान असू शकत नाही फ्रेम आकारातील दुसरी अडचण अशी आहे की फ्रेम आकाराने मुख्य सायकल किंवा हायपर पिरियड विभाजित करणे आवश्यक आहे आणि तिसर्या बंधन हे कार्ये सोडण्याच्या वेळेच्या दरम्यान आणि टास्कच्या अंतिम मुदतीच्या दरम्यान कमीतकमी एक फ्रेम असणे आवश्यक आहे ज्या वेळेस टास्कची पुनरावृत्ती होते रीलिझ वेळ आणि अंतिम मुदत दरम्यान किमान एक फ्रेम अस्तित्वात असणे आवश्यक आहे हे आवश्यक आहे कारण जर कार्य आलेले असेल आणि कार्याचे येणे किंवा सूटणे हे फ्रेमच्या बाहेर असेल तर आपण त्या फ्रेमला असाइन करू शकत नाही कारण फ्रेमच्या सीमेवर शेड्यूलर ने त्या कार्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे जर कार्य फ्रेमच्या हद्दीनंतर आली तर आपण या फ्रेममध्ये कार्याची अंमलबजावणी करू शकत नाही आणि जर कार्य फ्रेममध्ये असेल तर कार्य अंतिम मुदतीच्या आधी पूर्ण करू शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला एखादे काम सोडण्यापूर्वी त्याचे काम सोडण्यापूर्वी आणि त्याचे काम पूर्ण होण्याच्या वेळेच्या दरम्यान कमीतकमी एक स्पष्ट फ्रेम अस्तित्वात असणे आवश्यक आहे रिलिझ वेळ आणि कार्य पूर्ण होण्याच्या दरम्यान एक स्पष्ट फ्रेम अस्तित्त्वात असलेल्या आवश्यकतेबद्दल नंतर स्पष्ट केले जाईल परंतु त्याआधी पहिली गोष्ट ही आहे की फ्रेम आकार हा एक महत्त्वपूर्ण डिझाइन पॅरामीटर आहे आणि त्यामध्ये तीन मर्यादा आहेत ज्या फ्रेम आकाराने पूर्ण केल्या पाहिजेत एक म्हणजे त्यास मोठ्या सायकलचे चौरस विभाजित करणे आवश्यक आहे दुसरे म्हणजे फ्रेम आकार सर्वात मोठा जॉब साईज त्यापेक्षा मोठे असणे आवश्यक आहे तिसरा म्हणजे प्रत्येक टास्कच्या रिलीज आणि त्यासंदर्भातील डेडलाईन दरम्यान एक फ्रेम असणे आवश्यक आहे प्रथम दोन हे तपासणे सोपे आहे की फ्रेम आकार मोठ्या सायकलला चौरस विभाजित करायचा की नाही दुसरे हे देखील सोपे आहे की फ्रेम सर्वात मोठ्या कार्य आकारापेक्षा मोठी असणे आवश्यक आहे परंतु ती तिसरे बंधन आहे की प्रत्येक टास्कच्या रिलीज आणि त्यासंदर्भातील डेडलाईन दरम्यान एक फ्रेम असणे आवश्यक आहे म्हणून F टास्कच्या आकारापेक्षा मोठे असेल अन्यथा ते चालविणे अवघड होते कारण प्रत्येक वेळी शेड्युलर पिरिऑडिक टाइमरच्या व्यत्ययावरसुरु होतो तेव्हा त्यास काही कार्याची अंमलबजावणी सुरू करणे आवश्यक आहे आणि F मुख्य सायकल विभाजित करते अन्यथा वेळापत्रक सारणी मोठे बनते तिसरे बंधन आहे की प्रत्येक टास्कच्या रिलीज आणि त्यासंदर्भातील डेडलाईन दरम्यान एक फ्रेम असणे आवश्यक आहे हे फ्रेम आकारावर वरच्या बाउंड सेट करते आम्ही फ्रेम आकार निवडत असताना आम्हाला असे दिसून येते की बहुविध फ्रेम आकार स्वीकार्य आहेत म्हणून आम्ही सर्वात मोठा फ्रेम आकार निवडतो कारण ते ओव्हरहेड कमी करते कारण पिरिऑडिक टाइमरमधून व्यत्ययांची संख्या शेड्यूलर चालणार्या वेळेपेक्षा कमी होते मर्यादा पूर्ण करणारे बहु फ्रेम आकार स्वीकार्य असल्यास सर्वात मोठे फ्रेम आकार निवडणे आपल्यासाठी फायदेशीर आहे या क्षणी आपण आधीच सांगितले आहे की जोपर्यंत मुख्य सायकल छोट्या सायकल आणि फ्रेमने विभाजित होत नाही तोपर्यंत वेळापत्रक सारणीची लांबी अनावश्यक मोठी होईल म्हणून आपण हाती घेतलेल्या प्रत्येक डिझाइनमध्ये फ्रेम आकार मोठ्या प्रमाणात सायकल विभाजित करतो किंवा मुख्य सायकल हे फ्रेम आकाराचे अविभाज्य गुणक असते एखादी टास्क इन्सेंटच्या आगमनाच्या दरम्यान किमान एक पूर्ण फ्रेम असणे आवश्यक आहे जी कार्याची अंतिम मुदत आहे चला हे उदाहरण घेऊ समजा हे कार्य सुरू झाल्यावर i फ्रेम सुरू झाल्यानंतर येथे येते ही फ्रेम या कार्याची अंमलबजावणी सुरू करू शकत नाही कारण शेड्युलर फक्त फ्रेमच्या सुरूवातीसच सक्रिय होतो आणि अंमलात आणण्यास काही कार्य सुरू करायचे असल्यास या टप्प्यावर हाती घेतले पाहिजे या फ्रेममध्ये तिची अंमलबजावणी सुरू केली जाऊ शकत नाही एक शेड्यूलर फक्त पुढील फ्रेमची अंमलबजावणी करू शकतो परंतु त्यावेळेस त्याची अंतिम मुदत अगदी जवळ आली आहे कार्य वेळ अंतिम मुदतीच्या पलीकडे वाढवू शकते कार्याची मुदत चुकण्याची शक्यता आहे आणि आमच्या डिझाइनमध्ये असेच आहे की आम्ही फ्रेमचा आकार असा सेट करणे आवश्यक आहे जेणेकरून एखाद्या कार्याच्या रिलीज आणि अंतिम मुदतीच्या दरम्यान एक स्पष्ट फ्रेम असेल आणि फ्रेमचा सर्वात मोठा आकार सेट केला असेल आमची डिझाईन अडचण अशी आहे की फ्रेमचे जास्तीत जास्त आकार कोणते आहे हे कसे ठरवायचे हे या बंधनावर आधारित आहे की प्रत्येक टास्कच्या रिलीज आणि त्यासंदर्भातील डेडलाईन दरम्यान एक फ्रेम असणे आवश्यक आहे अर्थात जर आमची फ्रेम साइझ टास्क आणि तिची मुदतापेक्षा मोठी असेल तर आपल्यात स्पष्ट फ्रेम असू शकत नाही जो या दरम्यान अस्तित्वात आहे परंतु आपण त्यापेक्षा अधिक चांगले करू शकतो आपण GCDFpi या अभिव्यक्तीच्या व्युत्पत्तीच्या तपशीलात जाणार नाही GCDFpiफ्रेमचा आकार देते हे बहुधा एखाद्या फ्रेमच्या GCDF pi नंतर उद्भवू शकते ही सर्वात वाईट परिस्थिती आहे कार्य अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे दुसऱ्या फ्रेमच्या समाप्तीपूर्वी त्याची अंतिम मुदत असणे आवश्यक आहे कारण आपण बहुतेक येथे त्याची अंमलबजावणी सुरू करू शकतो हा वेळ गेला आहे आणि तो F GCDF pi द्वारे दिलेला आहे आणि आमच्याकडे अजून एक फ्रेम बाकी आहे 2F GCDF pi ≤ di प्रत्येक कार्यासाठी असणे आवश्यक आहे कारण GCDF pi फ्रेमच्या कार्यानंतर एक कार्य उद्भवणारी सर्वात वाईट स्थिती दर्शविते आणि म्हणूनच येथे उर्वरित वेळेसाठी कार्य करणे शक्य नाही F GCDF pi ने दिलेली कार्याची अंमलबजावणी सुरू केली आणि नंतर येथे कार्य सुरु केले जाऊ शकते आणि 1F बाकी आहे ही अंतिम मुदत जर येथे असेल तर आपण ती पूर्ण करण्यासाठी येथे 2F GCDpif ≤ di असे व्यक्त केले जाईल जे प्रत्येक कार्यासाठी असणे आवश्यक आहे या तीन अडचणी आहेत फ्रेम आकार प्रत्येक कार्य अंमलबजावणीच्या वेळेपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे प्रत्येक कार्यासाठी 2F GCDF pi ≤ di आणि सर्व कालावधीचे LCM जे मुख्य सायकल आहे त्याला विभाजित करणे आवश्यक आहे फ्रेम आकाराने विभाजित करणे आवश्यक आहे या अभिव्यक्तीमध्ये f LCM f LCM हे सूचित करते की फ्रेम आकार मोठ्या चक्रात चौरसपणे विभाजित करतो या तीन अडचणी आहेत आम्ही फ्रेम आकार कधी निवडायचा हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे येथे अनेक फ्रेम आकार शक्य होत आहेत हे फ्रेम आकार म्हणून ओळखले जाते आणि नंतर आपल्याकडे फ्रेम आकार असला तरीही शेड्यूल आढळला नाही कारण कार्याच्या एकूण घटनांची संख्या मुख्य चक्राच्या फ्रेमच्या संख्येपेक्षा जास्त आहे सर्व फ्रेम आकार स्वीकार्य नसतील आम्ही काही उदाहरणांद्वारे पाहू आणि नंतर वापरता येणारे फ्रेम आकार सापडले आणि मग त्यातील सर्वात मोठे आकार आम्ही निवडले कारण ते शेड्युलरमुळे असणारा ओव्हरहेड कमी करेल आपण येथे थांबणार आहोत पुढच्या व्याख्यानात फ्रेम आकार डिझाइन करण्याच्या काही उदाहरणांची आणि फ्रेमला कार्ये नेमून देण्याची उदाहरणे आपण बघू आता आपण थांबूया Thank you धन्यवाद